नमस्कार तर काल आपण मेषच्या विश्लेषणाबद्दल चर्चा केली आणि करंट सोर्स उपलब्ध असल्यास मेषचे विश्लेषण कसे केले जाईल यावरही आपण चर्चा केली करंट सोर्स स्वतंत्र किंवा डिपेंडेंट असू शकतो म्हणून आपण कालच्या वर्गात चर्चा केली ती विशिष्ट होती तर आज आपण नोडल विश्लेषणाबद्दल चर्चा करू तर सूरु करूया नोडल विश्लेषणचा अर्थ काय आहे वास्तविक नोडल विश्लेषण नोड व्होल्टेज वापरुन सर्किटचे विश्लेषण करण्याची प्रक्रिया प्रदान करते तर मेषच्या विश्लेषणामध्ये आपल्याला मेष करंटविषयी अधिक चिंता आहे आणि आपण सर्किट सोडविण्यासाठी मेष करंटचा वापर करीत आहोत येथे आपण सर्किट सोडविण्यासाठी सर्किट व्हेरिएबल म्हणून नोड व्होल्टेज वापरू आता नोड म्हणजे नेटवर्कचे नेटवर्क नोड असे बिंदू म्हणून परिभाषित केले जाते जेथे दोन किंवा अधिक शाखा जोडल्या जातात तर जर आपल्याला ही विशिष्ट आकृती दिसली तर या आकृतीमध्ये आपल्याला 1 2 3 4 5 ही एकूण नोड्स दिसतील आता आपण नोड 4 नावाच्या या विशिष्ट नोडसाठी पहात असाल तर इम्पीडन्स ZA आणि व्होल्टेज सोर्स VX जुळत आहेत त्याचप्रमाणे नोड 1 मध्ये आपण एक इम्पीडन्स म्हणून ZD आणि एक इम्पीडन्स म्हणून ZA आणि एक इम्पीडन्स म्हणून ZB जोडत आहोत तर नोड 1 चे तीन कनेक्शन आहेत त्याचप्रमाणे नोड 2 मध्येही तीन कनेक्शन आहेत जे ZB ZE ZC आहेत नोड 5 मध्ये ZC आणि VY हे दोनच कनेक्शन असतील त्या सर्व नोड्सपैकी एक नोडला संदर्भ नोड मानला जातो जो नोड 3 आहे तर आता या नोडच्या तुलनेत हा नोड वेगळा आहे कारण ह्या नोडमध्ये कमीतकमी तीन शाखा आहेत आणि ह्या नोड्समध्ये फक्त दोनच शाखा आहेत तर मग आपण या विशिष्ट नोडला काय म्हणू या विशिष्ट नोडला प्रिन्सिपल नोड आणि इतर उर्वरित नोड्सला सिम्पल नोड म्हटले जाईल तर या विशिष्ट सर्किटमधील प्रिन्सिपल नोड काय आहेत तर या विशिष्ट सर्किटमध्ये प्रिन्सिपल नोड नोड 1 नोड 2 आणि नोड 3 असेल तर नोड 4 आणि नोड 5 सिम्पल नोड असतील तर प्रिन्सिपल नोड्सचे महत्त्व काय आहे हे पाहूया नोड व्होल्टेज म्हणजे काय नोड व्होल्टेज दुसर्या नोडच्या संदर्भात विशिष्ट नोडचे व्होल्टेज असते ज्यास रेफरन्स नोड म्हणतात तर मग आपण या आकृतीतून काय पाहू शकतो आपण ह्या V13 म्हणून म्हणत असल्यास याचा अर्थ असा आहे की नोड नंबर 3 च्या संदर्भात व्होल्टेज V1 आहे तर हे नोड्स असतील आपल्या विशिष्ट केसमध्ये रेफरन्स नोडच्या संदर्भात नोड व्होल्टेजेस जेकी नोड 3 आहे आता आपण काय करावे आपण फक्त ते प्रिन्सिपल नोड्स विचारात घेतले पाहिजेत आणि त्या नोड्सना आपण नियुक्त केलेले व्होल्टेजेस नोडल विश्लेषणासाठी सर्किट व्हेरिएबल्स असतात म्हणूनच जर आपण या विशिष्ट आकृतीमध्ये V43 V13 V23 आणि V53 हे चार नोड व्होल्टेजे पाहिल्यास नोड 3 नेहमी शून्य पोटेन्शिअल वर असेल कारण आपण त्याला संदर्भ म्हणून मानले म्हणून या नोडच्या संदर्भात सर्व विचारात घेतले जातील तर नोड 4 नोड 5 हे सिम्पल नोड्स आहेत तर नोड 1 आणि नोड 2 हे प्रिन्सिपल नोड्स आहेत तर नोडल विश्लेषणाचा वापर करून सर्किट विश्लेषणामध्ये आपल्याला प्रिन्सिपल नोडवरील व्होल्टेजेसबद्दल अधिक चिंता असते म्हणून आपण पाहिले आहे की नोड आपण रेफरन्स नोड म्हणून नोड 3 निवडला आहे आता आपण पाहिले आहे की आपण V13 आणि V23 चा उल्लेख करीत आहोत जे नोड 3 च्या संदर्भात प्रिन्सिपल नोड 1 आणि 2 मधील व्होल्टेजेस आहेत आता आपल्याला माहित आहे की नोड 3 हा रेफरन्स नोड आहे म्हणून आपण काय करू शकतो साधेपणासाठी आपण V13 च्या जागी V1 आणि V23 च्या जागी V2 लिहू शकतो कारण आपल्याला माहित आहे की हे नेहमीच रेफरन्स नोडच्या संदर्भात असते तर V1 आणि V2 हे नोड व्हेरिएबल्स आहेत आपण या विशिष्ट सर्किटसाठी त्याला सर्किट व्हेरिएबल असे म्हणू शकतो आता आपल्या नोडल विश्लेषणाचे एकूण उद्दीष्ट काय आहे नोडल विश्लेषणाचे उद्दीष्ट हे सर्व प्रिन्सिपल नोड्सवर व्होल्टेजेसची व्हॅल्युस निर्धारित करणे आहे जे रेफरन्स नोडच्या संदर्भात आहे तर या प्रकरणात V1 आणि V2 चे व्होल्टेजेस शोधणे हे उद्दीष्ट आहे आणि नंतर आपण प्रत्येक शाखेत वाहणारा करंट निर्धारित करू शकतो तर याचा अर्थ असा की जर आपल्याला हे विशिष्ट सर्किट दिसत असेल तर आपण V1 आणि V3 ची व्हॅल्यु शोधण्यास सक्षम असाल तर आपण फक्त V4 ची व्हॅल्यु शोधू शकतो म्हणून येथे V43 ला V4 म्हणून लिहिले जाऊ शकते आणि V53 ला V5 लिहिले जाऊ शकते म्हणून जेव्हा आपल्याला V1 आणि V2ची व्हॅल्यु माहित असते तेव्हा आपण V4ची व्हॅल्यु शोधू शकतो कारण ते V1 Vx आहे आणि V5 साठी देखील जर आपल्याला V2 ची व्हॅल्यु माहित असेल तर आपल्याला V5V2Vy ची व्हॅल्यु मिळू शकेल तर आपल्याला हे नोड व्होल्टेजेस केव्हा मिळेल ओहम लॉ चा वापर करुन आपल्याला करंटची व्हॅल्यु सहजपणे मिळू शकते तर आता आपण सारांश देऊ शकतो की नोड व्होल्टेजेस निश्चित करण्यासाठी कोणत्या स्टेप्स असतील प्रथम आपल्याला रेफरन्स नोड म्हणून नोड निवडायचा असेल तर उर्वरित n वजा 1 नोडला व्होल्टेजेस V1 V2 Vn असावे व्होल्टेजेस रेफरन्स नोडच्या बाबतीत संदर्भ आहेत आता आपल्याला n वजा 1 बिन संदर्भ नोड्स घ्यावे लागेल जे संदर्भ नोड्स व्यतिरिक्त नोड्स आहेत आणि आपल्याला किरचॉफ करंट लॉ लागू करावा लागेल आणि ओहम लॉ चा उपयोग शाखा करंट नोड व्होल्टेजेसच्या रूपात व्यक्त करण्यासाठी करावा लागेल तर येथे आपण सर्व बिन संदर्भ नोड्ससाठी समीकरणे लिहू शकतो परंतु सर्किटचे विश्लेषण करताना आपल्याला प्रिंसिपल नोड्ससाठी लिहिलेल्या समीकरणांविषयी अधिक काळजी वाटेल कारण प्रिंसिपल नोडसाठी लिहिली गेलेली समीकरणे आधी सोडविली जातील तर मग आपल्याला ते अन्य बिन संदर्भ नोड्स व्होल्टेजेसची व्हॅल्यु सापडतील आता आपल्याला अज्ञात नोड व्होल्टेज प्राप्त करण्यासाठी परिणामी सायमल्टेनिअस समीकरण सोडवावे लागतील म्हणून जेव्हा आपल्याला नोड व्होल्टेजेस शोधावे लागतील तेव्हा या तीन मुख्य चरणाचे अनुकरण करावे लागेल आता आपण हे विशिष्ट कार्य कसे पार पाडणार आपण असे गृहित धरू की आपण आधी पाहिलेले हे एक सर्किट आहे आणि आपण नोडल विश्लेषण लागू करू आणि V2 मधील नोड व्होल्टेज V1 ची व्हॅल्यु शोधण्याचा प्रयत्न करू आणि त्यानुसार आपल्याला V5 आणि V4 साठी व्होल्टेजेस आणि करंट मिळेल आणि शाखांमध्ये वाहणारे करंट मिळेल आता नोड 1 ला पहिला नोड घेऊ आता आपण नोड 1 पहिला तर आपण समजू शकतो की सर्व शाखा करंट जो नोड सोडत आहे आपण असे गृहित धरू शकतो की सर्व शाखा करंट नोड सोडत आहेत तर किरचॉफ करंट लॉ नुसार त्या जंक्शनवरील करंटचा योग 0 असेल तर आपण काय म्हणू शकतो आपण असे म्हणू शकतो की हे तीन करंट आहेत जे आपण कदाचित I1 I2 आणि I3 लिहू शकतो नंतर I1 I2 I3 0 आता आपण KCL लागू केला आहे आता आपल्याला I1 I2 आणि I3 ची व्हॅल्यु द्यावी लागेल I1 ची व्हॅल्यु किती आहे I1 ची व्हॅल्यु V1 आणि V2 मधील व्होल्टेज डिफरंन्स भागिले ZA असेल तर व्होल्टेज V4 ची व्हॅल्यु काय आहे V4 Vx व्यतिरिक्त काहीच नाही कारण Vx नोड 4 आणि नोड 3 दरम्यान जोडलेले आहे तर आपण I1 साठी काय लिहू शकतो I1 आपण V1 - Vx ZA लिहू शकतो I2 साठी आपण काय लिहू शकतो I2 व्होल्टेज V1ZD आहे आणि करंट I3 I3 V1 V2ZB असेल आणि V1 VxZAV1ZDV1 V2ZB0 असेल तर हे नोड 1 च्या बाबतीत आपल्याला मिळेल त्याचप्रमाणे नोड 2 च्या बाबतीत V2 V1ZBV2ZEV2VYZC0 मिळेल तर शेवटी आपल्याला काय मिळेल या स्लाइडमध्ये उल्लेख केलेले समान समीकरण आपल्याला शेवटी मिळेल तर आपल्याला ह्या व्हॅल्युस मिळतील आता आपण काय करू शकतो आपण V1 सारख्या सर्व व्हेरिएबल्सची पुनर्रचना करू शकतो आपण V2 एकत्र ठेवू शकतो आणि नंतर दोन्ही समीकरणांमध्ये Vx आणि Vy ठेवू शकतो आता जर आपल्याला ZAZBZDZCZE ची व्हॅल्यु माहित असली तर आपण त्यांची अगदी सहज व्हॅल्यु ठेवू शकतो हे अगदी सोपे समीकरण असेल कधीकधी या फॉर्ममध्ये लिहणे अवघड आहे की आपण वैकल्पिकपणे काय करू शकतो आपण इम्पीडन्सला ऍडमिटन्स YA मध्ये रूपांतरित करू शकतो YA 1 बाय ZA शिवाय काहीही नाही त्याचप्रमाणे YB बरोबर 1 बाय ZB आणि YC बरोबर 1 बाय ZC आहे तर आपण आता काय लिहू शकतो आपण ऍडमिटन्सच्या स्वरूपात हे समीकरण लिहू शकतो आणि आता आपल्याकडे सोपे समीकरण आहे जे आपण अज्ञात व्हेरिएबल करीता निराकरण करू शकतो जे V1 आणि V2 आहेत तर आपल्याकडे दोन अज्ञात व्हेरिएबल्स आणि दोन समीकरणे आहेत जे सहजपणे सोडविली जाऊ शकतात तर करंट समीकरणे व्होल्टेज समीकरणे वाढविते रेफरन्स नोड वगळता नेटवर्कच्या प्रत्येक प्रिन्सिपल नोडवर लिहिले जाऊ शकते तर आपण प्रिन्सिपल नोड 1 आणि 2 साठी लिहिले आहे आणि आपल्याला रेफरन्स नोडसाठी कोणतेही समीकरण लिहिण्याची आवश्यकता नाही तर आपल्याला दोन समीकरणे मिळाली आता सर्किटचा तोडगा करण्यासाठी आवश्यक समीकरणांची संख्या खरं तर नेहमीच प्रिन्सिपल नोड्सच्या संख्येपेक्षा 1 ने कमी असते तर या आकृतीमध्ये प्रिन्सिपल नोड्स 3 करिता 1 2 आणि 3 म्हणून आवश्यक समीकरणे 3 वजा 1 असतील तर आपल्याला सर्किट सोडविण्यासाठी दोन समीकरणे आवश्यक आहेत आणि आपल्याला ही दोन समीकरणे मिळाली तर या समीकरण निर्मितीद्वारे आपण नोड व्होल्टेजेस असलेल्या सर्किटचे निराकरण करू शकतो ज्यात नोड व्होल्टेज म्हणून व्हेरिएबल आहेत तर चला आपण एक उदाहरण घेऊ जेणेकरून आपण संकल्पना स्पष्टपणे समजू शकाल खालील आकृतीमध्ये दर्शविलेल्या नेटवर्कसाठी आपल्याला व्होल्टेज VAB निश्चित करणे आवश्यक आहे म्हणून व्होल्टेज VAB म्हणजे VA VB आहे म्हणून जर आपण B ला रेफरन्स नोड म्हणून घेतले तर ते 0 पोटेन्शिअलवर असू शकते म्हणून 0 व्होल्ट व व्होल्टेज VAB नोड A वर व्होल्टेज व्यतिरिक्त काहीच नाही तर आपण कसे सोडवाल आपल्याला पुन्हा प्रिन्सिपल नोड्स शोधावे लागतील तर प्रिन्सिपल नोड्स काय आहेत येथे प्रिन्सिपल नोड्स 1 आणि B आहेत कारण हे फक्त दोनच नोड्स आहेत जिथे शाखा संख्या 3 शी जोडली गेली आहे म्हणून आपल्याकडे प्रिन्सिपल नोड्स आहेत आता त्यापैकी फक्त एक नोडल समीकरण आवश्यक आहे कारण आपण B ला रेफरन्स नोड म्हणून घेतले आहे तर आपल्याला नोड 1 वर व्होल्टेज सोडवण्यासाठी फक्त एक समीकरण लिहिण्याची आवश्यकता आहे जे म्हणजे V1 आहे तर आपण नोड 1 वर किरचॉफ करंट लॉ लागू केल्यास काय होईल हे करंट Iy आहे हे Ix आहे आणि हे करंट I आहे म्हणून जर आपण लिहिले I आत येत आहे Ix आणि Iy बाहेर जात आहे तर I बरोबर Ix Iy आहे आता आपण काय करावे आपल्याला नोड व्होल्टेजच्या दृष्टीने करंटची व्हॅल्युस लिहावी लागतील तर Ix साठी व्हॅल्यु काय आहे हे मुळात आपण नोड म्हणून आधीपासूनच घेतलेले रेफरन्स नोड आहे म्हणून Ix हे V1 बाय 16 ओहम रेसिस्टन्स होईल त्याचप्रमाणे Iy आपण काय लिहू शकतो आपण संपूर्ण शाखेच्या इम्पीडन्सने V1 विभाजित आहे हे लिहू शकतो तर आता इम्पीडन्स काय आहे हे रेसिस्टन्स आहे तर हे 4 आहे हे इन्डक्टन्स आहे तर आपण फक्त j3 लिहू शकतो तर करंट Iy काय असेल ते V1 बाय 4 j3 असेल आणि हे उदाहरणात दिलेल्या करंटच्या व्हॅल्युइतके असेल तर आता आपण काय करावे आपल्याला फक्त ते सोडवावे लागेल कारण येथे आपल्याकडे केवळ 1 अज्ञात आहे आणि त्याचे निराकरण करण्यासाठी आपल्याला एक समीकरण मिळाले आहे आपण फक्त V1 घ्यावे आणि त्याचे निराकरण करावे आपल्याला V1 ची व्हॅलू 28 34 डिग्री अँगलसह 79 1 मिळेल तर आपल्याला V1 ची व्हॅल्यु मिळाली परंतु आपले उद्दिष्ट VA ची व्हॅल्यु शोधणे आहे मग आपण काय कराल आपल्याला प्रथम करंट IYV14j3 ची व्हॅल्यु शोधावी लागेल A आणि B दरम्यानच्या या विशिष्ट विभागातील ड्रॉप काय आहे ते पहावे लागेल तर आपण काय कराल आपण ओहम लॉ वापरू आणि Iy जे काही वाहते आहे रेझिस्टन्स 4 ने गुणाकार करून नोड A मधील व्होल्टेज मिळवू तर VAB काय असेल Vy 4 तो रेसिस्टन्स आहे म्हणून आपण Iy ची व्हॅल्यु फक्त V1 4 j3 ठेवू शकतो V1 आपल्याला नुकतेच मिळाले ते 79

53◦ V आहे तर आपण हे सहजपणे सोडवू आणि व्हॅल्यु शोधू शकतो पुढे आपण दुसरे उदाहरण घेऊया जर आपल्याला या आकृतीमध्ये दर्शविलेल्या नेटवर्कच्या प्रत्येक शाखेत वाहत असलेला करंट निर्धारित करण्यासाठी नोडल विश्लेषण वापरण्यास सांगितले असेल तर आपण काय पाहू शकतो आपण येथून पाहू शकतो की तेथे दोन प्रिन्सिपल नोड्स आहेत जे नोड 1 आणि नोड 2 आहेत नोड 2 आपण रेफरन्स नोड म्हणून घेऊ शकतो तर आपल्याला प्रथम V1 ची व्हॅल्यु शोधणे आवश्यक आहे जेव्हा आपल्याला V1 ची व्हॅल्यु मिळेल तेव्हा आपण सहजपणे करंट I1 I2 आणि I3 ची व्हॅल्यु शोधू शकतो येथे I1 I2 आणि I3 तिन्हीला नोड 1 च्या बाहेर घेतले आहे तर आपण सहजपणे I1 I2 I3 0 लिहू शकतो आता आपल्याला I1 I2 आणि I3 ची व्हॅल्यू ठेवावी लागेल I1 काय आहे I1V1 100∠0°25 I2V120 I3V1 50∠90°10 आता आपण सोडविले तर काय मिळेल आपल्याला V1 ची व्हॅल्यु 33 34° मिळेल तर आपल्याला V1 ची व्हॅल्यू मिळाली आहे आपल्याला V1 ची व्हॅल्यु I1 I2 आणि I3 मध्ये ठेवावी लागेल आणि जेव्हा आपण व्हॅल्यू ठेवतो तेव्हा आपल्याला करंटची व्हॅल्यू मिळेल तर अशाप्रकारे आपल्याला या प्रकरणात असलेला शाखा करंटची व्हॅल्यु सहजपणे शोधता येईल आणि आपण सर्किट सोडवू शकू आता पुन्हा एक उदाहरण घेऊया या प्रकरणात आपण नोड व्होल्टेज निश्चित करणे आवश्यक आहे परंतु आता सोर्स एक स्वतंत्र करंट सोर्स आहे आणि दुसरा अवलंबून असलेला करंट सोर्स आहे तर या प्रकरणात जेव्हा आपल्याकडे डिपेंडेंट आणि स्वतंत्र करंट सोर्स असेल तेव्हा आपण सर्किट कसे सोडवाल मागील उदाहरणात आपण जे केले त्याच पद्धतीचे आपण अनुसरण करू आपल्याला प्रथम प्रिन्सिपल नोड्स शोधावे लागतील तर या प्रकरणात प्रिन्सिपल नोड्स काय आहेत या प्रकरणात हे प्रिन्सिपल नोड होईल कारण येथे 1 2 आणि 3 शाखा सामील होत आहेत 2 देखील प्रिन्सिपल नोड आहे कारण सर्व तीन रेजिस्टन्स येथे जोडलेले आहेत नोड 3 देखील प्रिन्सिपल नोड आहे कारण दोन रेजिस्टन्स आणि 1 डिपेंडेंट करंट सोर्स जोडलेला आहे आणि 0 प्रिन्सिपल नोड आहेच परंतु हे रेफरन्स नोड आहे तर आपण याला रेफरन्स नोड म्हणून विचारात घेतले आहे आणि आता आपण सर्किट सोडवण्याचा प्रयत्न करू नोड 1 वरून आपल्याला काय मिळेल नोड 1 च्या बाबतीत करंटची व्हॅल्यु ix आहे असे म्हणू हे I आहे आणि हे आपण I1 म्हणून दुसरी व्हॅल्यु घेऊ शकतो तर काय होईल आपण हे सहजपणे लिहू शकतो की 3 अँपिअर करंट आत येत आहे आणि I1 आणि ix बाहेर जात आहेत म्हणून आपण I1 ix असे लिहू शकतो आता आपण व्होल्टेजच्या रूपात करंटला रुपांतरित करण्याच्या दृष्टीने हि व्हॅल्यु लिहिली आहे तर आपण काय कराल आपल्याला नोड व्होल्टेजेसची व्हॅल्यु V1 V2 V3 म्हणून दिली आहे याचा अर्थ असा आहे की निराकरण करण्यासाठी आपल्याला तीन समीकरणे आवश्यक आहेत कारण आता आपल्याकडे V1 V2 V3 हे तीन अज्ञात आहेत तर जेव्हा आपण व्होल्टेज V1 च्या दृष्टीने करंट I1 लिहितो तेव्हा आपण काय लिहू शकतो I1 V1 V34 आणि ix V1 V22 आपल्याला मिळणारे आणखी एक समीकरण 3V1 2V2 V312 आहे म्हणूनच आपण नोड 1 वर KCL लागू करताना आपल्याला हे समीकरण मिळेल त्याचप्रमाणे नोड 2 साठी आपण लिहू शकतो की ix करंट आत येत आहे आणि I2 आणि I3 बाहेर जात आहे म्हणून ix I2 I3 च्या बरोबर असेल ix V1 V22 च्या देखील बरोबर असेल I2 V2 V38 आणि I3V24 च्या बरोबरीचे आहे तर जेव्हा आपण निराकरण करतो तेव्हा आपल्याला V1 V2 V3 च्या संदर्भात आणखी एक समीकरण मिळेल त्याचप्रमाणे नोड 3 साठी जर आपण या प्रकरणात नोड 3 I2 I3 असे लिहिले जसे कि ते खाली दिशेने असल्याने आपण लिहू शकतो हे बाहेर जात आहे हे दोघे नोडमध्ये जात आहे म्हणून आपण 2ixI2I1 लिहू शकतो परंतु ix V1 V22 आहे तर आपण या डिपेंडेंट सोर्समध्ये ix ची व्हॅल्यु ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला 2ix 2V1 V22 ची व्हॅल्यु मिळेल आणि नंतर फक्त I1 V1 V34 आणि I2 V2 V38 म्हणून आपल्याला नोड 3 मधून आणखी एक समीकरण मिळाले आता आपल्याकडे तीन अज्ञात V1 V2 आणि V3 आहेत आणि आपल्याला 3V1 2V2 V312 आणि 4V17V2 V30 आणि 2V1 3V2V30 अशी तीन समीकरणे मिळालेली आहेत तर आता आपल्याकडे तीन समीकरणे तीन अज्ञात आहेत जर आपण हि तिन्ही समीकरणे सोडविली तर आपल्याला V1 V2 आणि V3 ची व्हॅल्यु मिळेल तर निश्चित करण्यासाठी विचारले जाणारे नोड व्होल्टेजेस या प्रकारे मोजले गेले आहेत तर या मार्गाने आपण नोडल विश्लेषणाच्या मदतीने कोणत्याही प्रकारचे समीकरण कोणत्याही प्रकारचे सर्किट नेटवर्क सोडवू शकतो तर या विशिष्ट आठवड्यात आपण नोड व्होल्टेज नोडल विश्लेषण आणि मेषच्या विश्लेषणाबद्दल चर्चा केली म्हणून जेव्हा जेव्हा आपण पहाल की आपल्याला करंटच्या दृष्टीने सर्किट पॅरामीटर्स शोधण्याची आवश्यकता असेल तेव्हा आपण मेषचे विश्लेषण वापरु शकतो आणि जेव्हा आपल्याला नोडल व्होल्टेज दिसेल तेव्हा आपण नोडल विश्लेषण वापरू शकतो म्हणूनच जर आपण या दोन्ही विश्लेषणाची तुलना केली तर आपल्याला कळेल की मेषचे विश्लेषण किरचॉफ व्होल्टेज लॉ वर अवलंबून आहे आणि नोडल विश्लेषण किरचॉफ करंट लॉ वर अवलंबून आहे परंतु कधीकधी दोन्ही प्रकरणांमध्ये आपल्याला सर्किट सोडविण्यासाठी किरचॉफच्या दोन्ही लॉ ची आवश्यकता असू शकते जे व्होल्टेज लॉ तसेच करंट लॉ आहेत तर यासह आपण आजचे लेक्टर थांबवु पुढील आठवड्यात आपण विविध नेटवर्क्स थेरम्स बद्दल चर्चा करू धन्यवाद